तर या मॉड्यूल मध्ये आपण कॉम्प्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स च्या काही उपयोजनांबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः संशोधनाचे एक मनोरंजक क्षेत्र ज्यास इन्व्हर्स इमेजिंग म्हणतात आपण सर्वांनी इमेजिंग हा शब्द ऐकला आहे आणि सहसा आपण विचार करतो की छायाचित्र काढणारा कॅमेरा माहित आहे परंतु आता प्रश्न असा आहे की हीच गोष्ट मायक्रोवेव्ह वापरुन प्राप्त केली जाऊ शकते का आपण शोध लावण्याचा प्रयत्न करू आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि काही आव्हाने आहेत हे आपण पाहू तर मग सर्व प्रथम इन्व्हर्स इमेजिंग काय आहे तर तुम्ही आतापर्यंत हा अभ्यासक्रम पूर्णतः फॉरवर्ड समस्यांविषयी पाहिला आहे जेव्हा मी फॉरवर्ड समस्या म्हणतो तेव्हा मला काय म्हणायचे आहे आपल्याला माहित आहे की आपल्याला परमिटिव्हिटी दिली आहे आपल्याला इ इन्सिडन्ट देखील दिले आहे हे दोन आपल्याला दिले आहेत आणि आपल्याला रेडिएटेड किंवा स्क्याटर्ड फील्ड शोधावे लागेल हेच आपण इंटिग्रल इक्वेशन पद्धत फायनाईट एलिमेंट फायनाईट डिफरन्स या पद्धतीत केले आणि आपल्याला हे देखील माहित आहे की आपल्याला समीकरणांची एक मॅट्रिक्स प्रणाली मिळते ज्यात पूर्ण रँक आहे आणि म्हणूनच त्याचा अद्वितीय उपाय आहे तर एक यूनिकनेस प्रमेय देखील आहे ज्याचा तुम्ही आधीच्या मॉड्यूल मध्ये अभ्यास देखील केलेला आहे जे आपल्याला सांगते की काही विशिष्ट कंडिशन्स आहेत ज्यांचा अद्वितीय उपाय आहे अभियांत्रिकीच्या दृष्टीकोनातून अधिक मनोरंजक समस्या म्हणजे जिला इन्व्हर्स इमेजिंग समस्या म्हणतात तर इन्व्हर्स समस्येमध्ये काय होते मला स्क्याटर्ड फील्ड दिले आहे तर हे मला दिले आहे आणि प्रश्न आहे स्पेस फंक्शन साठी परमिटिव्हिटी म्हणजे काय तर तेथे किमान तीन प्रकारची उदाहरणे आपल्याला माहित आहेत जिथे हे उपयुक्त आहे उदाहरणार्थ जमिनीतील पुरल्या गेलेल्या खाणी शोधणे तर आपण असे म्हणूया की आपल्याकडे येथे एक मैदान आहे येथे काही जमिनीत पुरलेली खाण आहे आणि आपल्याकडे जे आहे ते काही प्रकारचे सेन्सर आहे तरयाचा अँटेना आरे प्रमाणेच विचार केला जाऊ शकतो तर ते सर्वत्र फील्डस पाठवित आहेत आणि जेव्हा हे ऑब्जेक्टला धडकते तेव्हा काही फील्ड्स मागे विखुरल्या जातील आणि हे अँटेना ट्रान्समीटर आणि रिसीव्हर दोन्ही तेथे आहेत तर हे काय करत आहे आपण त्यास जमिनीवर घ्या आणि विखुरलेले फील्ड्स गोळा करा आणि स्पेस फंक्शन साठी परमिटिव्हिटी काय आहे हे मिळवण्यासाठी मग आपण आधीच उडवले जात नाही असे गृहीत धरून गणिताची समस्या सोडवू तर हे एप्सिलॉन आर स्पेसचे फंक्शन म्हणून महत्वाचे आहे मी या डोमेन मध्ये हे मिळवण्यास सक्षम असल्यास याचा अर्थ असा की मला एप्सिलॉन आर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची प्रतिमा मिळाली आहे आता आपणास ठाऊक आहे की सामान्यत या जमिनीतील खाणी वेगवेगळ्या सामग्रीपासून बनवल्या जातात हे धातूचे असू शकते ते प्लास्टिक विस्फोटक असू शकते किंवा चिखलाच्या परमिटिव्हिटीपेक्षा वेगळे काहीही असू शकते तर त्याने ते काहीतरी वेगळे म्हणून दाखवले पाहिजे मी असे म्हणू शकतो की येथे काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे आहे असे दिसते आहे म्हणूनच बाहेर घे ते एक उपयोजन आहे इतर उपयोजन उदाहरणार्थ शोधणे असू शकतात ज्यास स्ट्रक्चरल हेल्थ म्हणतात तर स्ट्रक्चरल हेल्थ कशाचे उदाहरणार्थ काहीही असू शकते उदाहरणार्थ आपल्याला काही पूल किंवा काँक्रीट मधील भेगा माहित आहेत स्थापत्य अभियंते या प्रकारचे उपयोजन वापरतात समजा माझ्याकडे काही रचना आहे आणि मला ते उघडता येत नाही समजा असे म्हणू की तेथे एक लोड बेअरिंग भिंत आहे त्यात भेग आहे कि नाही हे पाहण्यासाठी मी ती उघडू शकत नाही परंतु जर मला स्पेस फंक्शन साठीचे मिळाले तर मी पाहु शकतो की तिथे एक भेग आहे तर ती माहिती काही प्रमाणात स्क्याटर्ड फील्ड मध्ये आहे आणि मला ती परत मिळवायची आहे आणि आणखी एक अतिशय रोचक समस्या म्हणजे स्तन कर्करोगाचा शोध आपण जसे पुढे जाऊ तसे मी याबद्दल बरेच काही बोलेन तर हे कसे शक्य आहे आणि इत्यादी इत्यादी तर सेट अप स्पष्ट आहे का इन्व्हर्स इमेजिंग म्हणजे काय इन्व्हर्स कारण ती एक उलट समस्या आहे इमेजिंग कारण आपल्याला परमिटिव्हिटीची प्रतिमा मिळवायची आहे आणि परमिटिव्हिटी जटिल असू शकते काही फरक पडत नाही मला एक रिअल भाग मिळेल आणि मला एक इमॅजिनरी भाग मिळेल तर हेच इन्व्हर्स इमेजिंग आहे म्हणून मी म्हटल्या प्रमाणे आपण स्तनाच्या कर्करोगाबद्दल अधिक बोलू तर ही फक्त काही वस्तूस्थिती आहेत ज्या आपल्या सर्वांना माहित असणे आवश्यक आहे म्हणूनच अलीकडे एम्स ने भारतात एक अभ्यास केला आहे आणि भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोग होणे आणि मृत्यू या दोन्हीचा दर सर्वाधिक आहे पूर्वी तो गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग असायचा आता तो स्तनाचा कर्करोग आहे आणि आपण सर्वांनी ऐकले आहे की आपण विस्तारित कुटूंबांत मित्रांच्या वर्तुळात काही जणांना अलिकडच्या काळात हे झाले आहे आणि जे अतिशय चिंताजनक आहे ते एक प्रमाण ज्याला मृत्यू आणि प्रभावित याचे प्रमाण म्हणतात तर याचा अर्थ असा की जर १00 लोकांना हा आजार झाला तर किती लोक मरण पावले तर ग्रामीण भागातील ही संख्या खूप मोठी आहे शहरी भागात ते बरेच कमी आ ते ८ इतके आहे बरोबर ग्रामीण भारत आणि शहरी भारत यांच्यात हा खूप मोठा फरक आहे तर त्या अभ्यासाने एक मुख्य कारण देखील ओळखले ते म्हणजे निदानास मदत करणाऱ्या गोष्टींचा अभाव येथे पुरेशी तपासणी होत नाही आणि बरेच वेळा जेव्हा आपण शोधता तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि ग्रामीण आणि शहरी भारत यांच्यात इतका मोठा फरक का आहे कारण काही विशिष्ट रोगनिदान साधने जी लवकर रोगास पकडतील ती वापरण्याची संधी आणि परवडणे हे सांगू शकेल तर ही एक प्रकारे वस्तूस्थितीची माहिती आहे तर सध्या गोष्टी कशा केल्या जातात ते पाहूया तर एक अर्थातच एमआरआय आपण सर्वानी एमआरआय तंत्रज्ञानाच्या चमत्काराबद्दल ऐकले आहेत तर हे मानवी शरीराच्या कोणत्याही भागाच्या अगदी अचूक आणि नेमक्या प्रतिमांची निर्मिती करते केवळ स्तनाच्याच पेशी नाही तर कोणत्याही आणि हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग उजवीकडे दाखवला आहे ज्यास क्ष किरण म्हणतात जे सुद्धा सर्वाना परिचित आहे आता या दोन्ही पध्दती तुम्हाला दिसत असतील तर आपण एमआरआय बद्दल बोलूया अर्थात हे महाग आहे प्रत्येकाला ते परवडत नाही आणि त्यासाठी बराच वेळ लागतो हे फक्त मशीन मधील वेळच नाही तर रुग्णाची सर्व तयारी पूर्ण करण्याची करण्याची वेळ आहे सगळेच आणि हे वेळखाऊ आहे आणि त्याचे अवयव ग्रामीण भागात म्हणजे शहरी केंद्रे जेथे अशी महाग उपकरणे आहेत तेथे मर्यादित असतात तुम्ही प्रत्येक गावात एमआरआय मशीन असण्याचा विचार करु शकत नाही या उपकरणाचे काम चालू ठेवण्यासाठी आपल्याकडे वीजपुरवठा देखील नाही तर एमआरआयची ही समस्या आहे क्ष किरणात काय समस्या आहे विद्यार्थीः उत्सर्जन बरोबर तर क्ष किरण स्वस्त आहे याचा अर्थ असा की हे तितके महाग नाही आपण देशातील बर्याच ठिकाणी हे असल्याची ची कल्पना करू शकता परंतु समस्या ही आहे की याच्या किरणोत्सर्गामुळे नुकसान होते म्हणूनच तुम्हाला माहित आहे की डॉक्टर म्हणतील की एका वेळी जास्त वेळ क्ष किरण करू नका कारण तुम्ही जितके जास्त किरणांना सामोरे जाल तितके अनुवांशिक उत्परिवर्तन होऊ शकते आणि जरी आपण कर्करोगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असलात तरी वारंवार क्ष किरण झाल्यामुळे कर्करोग होऊ शकतो तर हा एक प्रश्न आहे की मायक्रोवेव्ह आपल्याला मदत करू शकतो का म्हणूनच आपल्याला अशा पद्धतींची आवश्यकता आहे की आपण सुरक्षित असावे म्हणजे किरणोत्सर्गामुळे नुकसान होऊ नये आणि ग्रामीण भारत आणि शहरी भारत यांच्यातील हा मोठा फरक कमी करायचा असेल तर ते स्वस्त जलद पाहिजे अर्थात न टोचणारी अशी गोष्ट प्रत्येकाला पाहिजे असते प्रत्येक वेळी तपासण्यासाठी मला बायोप्सी करायची इच्छा नाही तर न टोचणारी कोणीही नाही आणि आम्हाला न टोचणारी पाहिजे आहे तर असा दावा आहे की मायक्रोवेव्ह किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी आरएफ तंत्रज्ञानात कमीतकमी या दोन कारणांसाठी संभाव्यता आहे पहिले कारण असे आहे की आरएफ तरंग मानवी ऊतींमध्ये घुसू शकतात आणि कायमचे नुकसान करत नाहीत तर किमान २ ३ दशके आपण सेल फोन वापरत आलो आहोत तर मला असे म्हणायचे की ते खरोखर असुरक्षित असल्यास कोणीही त्यांच्या खिशात सेल फोन घेऊन गेले नसते अशा लोकांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत ज्यांनी विकिरण शक्ती खूप जास्त असलेल्या बेस स्थानका जवळ बराच वेळ घालवला आहे आणि यामुळे आरोग्यावर काही दुष्परिणाम जाणवले आहेत ही आणखी एक गोष्ट आहे परंतु जेव्हा मी एखाद्या फोन च्या उत्सर्जनाच्या पातळी बद्दल बोलत असतो तेव्हा ठीक आहे आपल्यासाठी ते फार धोकादायक नाही तर आम्हाला माहित आहे की ते हानी पोहोचवत नाहीत तर तो सुरक्षित आहे त्याचा सुरक्षित भाग आहे दुसरा भाग म्हणजे घटक खूप स्वस्त आहेत कारण चांगले दूरसंचार आपण या दिवसात भ्रमणध्वनीचा एक सामान्य संच कितीला मिळवता सर्वात सामान्य फोन आपल्याला १००० २००० रुपयांमध्ये मिळू शकतो जो आपल्याला सांगतो की आरएफ घटकः आतमध्ये ट्रान्समीटर रिसीव्हर आणि आरएफ सर्किटरी स्वस्त आहे अन्यथा तुम्हाला त्या किंमतीला कसे मिळेल वाय फायआपण ज्या ठिकाणी जातो तेथे वाय फाय असतो आणि वाय फाय कोणत्या फ्रिक्वेन्सीवर काम करते ४ गिगाहर्ट्ज बरोबर तर या १ ते १0 गिगाहर्ट्ज श्रेणीमध्ये आपण स्वस्त घटक विकत घेऊ शकता आपण ते डिझाइन करण्याची गरज नाही आपण ते सहज खरेदी करू शकता विद्यार्थी तर इमेजिंग उपयोजनांची फ्रिक्वेन्सी श्रेणी किती आहे चांगला प्रश्न तर इमेजिंग उपयोजनांची फ्रिक्वेन्सी श्रेणी किती आहे म्हणून मी येथे नमूद केल्याप्रमाणे आपण हे साधारणपणे १ ते १0 गिगाहर्ट्ज श्रेणीमध्ये ठेवतो विद्यार्थीः तेराहर्ट्ज चे काय तर जसजसे तुम्ही पुढे जाल तसे आपण टेराहर्ट्ज ला येऊ टेराहर्ट्जच्या इतर समस्या आहेत आहेत तेरहर्ट्ज निर्माण करणारा स्त्रोत बनवणे ही एक आव्हानात्मक समस्या आहे तर टेरहर्ट्ज स्रोतच महाग आहेत तर तुमचे मुख्य लक्ष्य हे कमी खर्चिक ठेवणे हे आहे तुम्हाला एखादे महाग स्त्रोत मिळवून त्यावर विजय मिळवायचा नाही तर आपणास माहित आहे की स्त्रोत महाग आहे किंवा डिटेक्टर महाग आहे आणि त्या सर्व गोष्टी तर काही वेळा आपण असे व्हाल संदर्भ वेळ 0९४९ एमआरआय देखील कराल हे खरे आहे की टेरहर्ट्ज आपल्याला अधिक चांगले रिझोल्यूशन देईल आणि खरं तर अमेरिकेत विमानतळाची सुरक्षा आहे जिथे त्यांच्याकडे टेराहर्ट्झ स्कॅनर आहेत पूर्ण शरीराचे स्कॅनर जो आपल्याला विविध वस्तूंची उपस्थिती दाखवतो परंतु ते खूप महाग उपकरण आहेत विद्यार्थीः परंतु या टेरहर्ट्झ साठी कमी भेदक इक्विटी म्हणून तर अर्थातच टेरहर्ट्झमध्ये भेदक खोली बरीच कमी आहे तर या या १ ते १0 गिगाहर्ट्जमध्ये मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीआपण अशी आशा करू शकतो की मी शरीरातील घटकांची छायाचित्रे प्राप्त करू शकेन आणि घटक स्वस्त आहेत मला खूप कमी करायचे नाही कारण मी कमी फ्रिक्वेन्सीमध्ये जात असताना तरंग लांबीचे काय होते विद्यार्थीः वाढते तरंग लांबी वाढते तर मला एक प्रतिमा मिळेल परंतु ती अगदी कमी रिझोल्यूशन ची असेल इमेजिंग रिझोल्यूशन थेट तरंग लांबीवर अवलंबून आहे तर मूलभूत भौतिकी कोणत्या प्रकारची आहे जी आम्हाला सांगते आपण प्रतिमा बनवू शकतो की नाही म्हणूनच प्रत्येकाने शाळेत या प्रयोगात पाहिले आहे आपल्याकडे एक प्रिजम आहे आणि त्याद्वारे प्रकाश आहे आणि उजवीकडे वाकलेला आहे आता अचूकता यात आहे कि प्रकाश का वाकला आहे कारण सर्व रंगांमध्ये भिन्न अपवर्तक निर्देशांक आहेत जे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण आहे परंतु आपण जे पहिल्यांदा पाहू शकता ते म्हणजे प्रकाशाचा हा किरण का वाकला कारण त्याला भिन्न माध्यम भिन्न अपवर्तक निर्देशांकाचा सामना करावा लागला ज्यामुळेच तरंग विखुरला किंवा या प्रकरणात आपण वाकला असे म्हणू आता समान तत्व मी मायक्रोवेव्ह उत्सर्जनावर लागू करू शकतो तर हे उदाहरण आहे हा स्तनाच्या उतींचा आडवा छेद आहे याचे उदाहरण ज्याला हलके निळे दिले आहेत आणि त्यात विविध घटक आहेत तर हे घटक कृत्रिमरित्या उत्पन्न केले आहेत परंतु त्या काही चरबीच्या ऊती आणि कर्करोगाच्या ऊती असू शकतात उदाहरणार्थ हलके निळे या सर्व गोष्टींचे रक्त असू शकते तर जेव्हा मी या माध्यमातून एखादी तरंग पाठवतो तेव्हा काय होते तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यास भिन्न अपवर्तक निर्देशांक किंवा भिन्न परमिटिव्हिटी मिळते तेव्हा काही प्रमाणात विखुरतो हे आपण पाहिले आहे आता आपण ती विखुरलेली फील्ड प्रक्रिया परत आठवू आणि अशी एक प्रतिमा मिळवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर अधिक स्पष्टपणे याचा अर्थ असा आहे की हे माहित आहे तर जीवशास्त्रज्ञांनी हे केले आहे त्यांनी कर्करोगयुक्त ऊती आणि निरोगी ऊती ओढून काढल्या आहेत आणि त्यांनी मायक्रोवेव्ह गुणधर्मांचा अभ्यास केला आहे तर त्यांनी या ऊतींच्या परमिटिव्हिटीचा अभ्यास केला आहे तर अर्थातच कर्करोगाच्या ऊतींमध्ये निरोगी ऊतींपेक्षा वेगळी परमिटिव्हिटीअसते जो पहिला निष्कर्ष होता ज्याचा परिणाम म्हणून त्याचे विद्युत चुंबकीय क्षेत्र वेगळ्या प्रकारे विखुरते आणि ती माहिती काही प्रमाणात विखुरलेल्या फील्डमध्ये एन्कोड होते तर आपण या प्रकरणात कल्पना करू शकता आणि मी येथे काही इंसीडन्ट तरंग पाठवत आहे जर येथे माझ्याकडे हा ब्लॉब असेल तर जर हा ब्लॉब नसेल तर इथून येणाऱ्या तरंगांचे काय होईल हे सरळ आणि सरळ पुढे जातील परंतु आता ब्लॉब येथे असल्यामुळे ध्वनी तरंग परावर्तित होते तर ही माहिती अप्रत्यक्षपणे विखुरलेल्या फील्ड मध्ये एन्कोड केली जाते तर येथे माहिती आहे की तुमच्यातील काहीजणांना ती काढावी लागेल विद्यार्थी तर निरोगी ऊतींमधूनही परावर्तन घडेल परावर्तन निरोगी ऊतींमधून देखील होऊ शकते अगदी बरोबर म्हणूनच तो बरोबर आहे की कधीही अपवर्तन निर्देशांकात बदल घडल्यास परावर्तन घडेल तर आपण निरोगी आणि कर्करोगाच्या ऊतींमध्ये कसा फरक करू याविषयी चर्चा करू यामुळे आपण स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठीच्या सेट अप ला येतो ठीक आहे चला तर आपण यावर एक एक पायरीने जाऊ तर हा एक प्रकारचा सेट अप १ आहे तर मी येथे हे मोठा डी आहे येथे तपासाचे डोमेन दाखवले आहे हे आपल्या डोक्याच्या आडवा छेद स्तनाचा आडवा छेद किंवा एखाद्या झाडाची खोड काहीही असू शकते म्हणून मी म्हणत आहे की च्याआत सगळे अज्ञात आहे मला परमिटिव्हिटी काय आहे ते ठरवायचे आहे तर आदर्श परिस्थितीत मी काय करावे हे ऑब्जेक्ट्स च्या सभोवताल ट्रान्समीटर आणि रिसीव्हर्सच्या गुच्छाद्वारे घेरते तर या प्रत्येक गोष्टी ट्रान्समीटर आणि रिसीव्हर्स दोन्ही म्हणून कार्य करू शकतात तर मी काय करत आहे येथून इंसीडन्ट तरंग पाठवत आहे येथून ही विखुरलेली होईल आणि प्रत्येकाद्वारे ती गोळा केली जाईल तर मला एक इंसीडन्ट फील्ड मिळालं आहे बरीच परावर्तित किंवा विखुरलेली फील्डसनंतर मी ते बंद करतो आणि पुढच्याला चालू करतो तर मुलांनो मी हे बंद करीन याला चालू करीन आणि तोच प्रयोग पुन्हा करीन तर ऑब्जेक्टला रोटेशनल पद्धतीने सममितीय असण्याची गरज नाही जेव्हा मी ते वेगवेगळ्या कोनातून पाहत असताना मला भिन्न माहिती मिळेल तर ही सर्व माहिती संग्रहित केली आहे आणि आता शारीरिक प्रयोग संपला आहे मला आणखी काही करण्याची गरज नाही मला माहिती संकलन करण्याची आवश्यकता आहे कारण ही न टोचणारी आहे आणि मी कापत किंवा उगारत नाही किंवा असे काही नाही आणि पायरी २ मध्ये खरे आव्हान आहे बरोबर म्हणून मला ही फील्डस वापरायची आहेत जी मी गोळा केली आणि गणिताची समस्या सोडवायची आहे ही गणितीय समस्या आहे ज्यास स्पेस फंक्शन साठी परमिटिव्हिटी मिळविण्यासाठीची इन्व्हर्स समस्या म्हणतात आता सांगितल्याप्रमाणे हे होऊ शकते की निरोगी ऊती देखील तरंग विखुरतात कर्करोगाच्या ऊती देखील तरंग विखुरतात तर मग हे सर्व केल्यावर मी काय करावे तर हे खरोखर आपल्याला पायरी ३ वर आणते निदान भाग म्हणूनच जीवशास्त्र आणि औषधशास्त्रातील लोक त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत त्यांनी निरोगी ऊतींची परमिटिव्हिटी मोजली आहे रोगी ऊती रक्तातील चरबी कर्करोग या सर्व गोष्टी सारणीबद्ध आहेत म्हणून एकदा मला हा एप्सिलॉन स्पेसचे फंक्शन म्हणून मिळाल्यानंतर मी प्रत्येक पिक्सेल वर पाहिले एप्सिलॉनचे मूल्य काय आहे सर्वात जवळील मिळता जुळता कोणता आहे तो चरबी आहे कर्करोग आहे काय आहे म्हणूनच मी कर्करोग आहे की नाही याचे निदान करू शकतो आपण फक्त बॅक स्क्याटर्ड फील्ड वापरून हा प्रयोग पुन्हा करू शकता का म्हणजे आपल्याला फक्त एक ट्रान्समीटर आणि रिसीव्हर वापरायचा आहे विद्यार्थीः हो या पुरवठादार व्यवस्थेऐवजी विद्यार्थीः मी हा लोबो ट्रान्समीटर आणि रिसीव्हर एकाच बाजूने वापरू शकतो तर आपण म्हणत आहात की मी हा ट्रान्समीटर चालू ठेवतो इतर रिसीव्हर तेथे नाही आणि मी फक्त हे फील्ड गोळा करतो विद्यार्थी होय होय आपण हे करू शकता विद्यार्थी सुद्धा हो ठीक आहे तर कदाचित मी ते तुझ्याकडे वळवीन तर समजा मी तिथे स्तन कर्करोग शोधत आहे तर मी म्हणालो की मी तुम्हाला डिव्हाइस वरून कसे दिसते हे दाखवत आहे तर रुग्ण खाली पहुडलेला आहे आणि तेथे दंडगोलाकार कक्ष आहे आणि ज्यामध्ये रुग्णाला थोडे खाली केले जाते तर रुग्ण सर्व बाजूंनी ट्रान्समीटर आणि रिसीव्हर नी वेढला गेला आहे आणि आपण येथे फील्ड गोळा करता आता अंतर्ज्ञानाने विचार करा आपल्याला फक्त या समस्येचे निराकरण करायचे असेल तर आणि आपल्याकडे इतके रिसीव्हर्स आहेत त्याऐवजी आपल्याला फक्त एक ट्रान्समीटर आणि रिसीव्हर हि सूचना आवडली आहे तर एक ट्रान्समीटर पाठवतो आणि आपण आपल्याकडे जे येत आहे ते परत गोळा करता कोणते चांगले आहे प्रत्येक गोष्ट परत विखुरण्याची गरज नाही म्हणूनच जर आपल्याकडे लक्झरी असेल तर सर्वत्र ट्रान्समीटर म्हणजे सर्वत्र रिसीव्हर्स लावा म्हणजे आपण ट्रान्समीटरवर परत न येणारी सर्व माहिती संकलित करू शकता मला म्हणायचे आहे की समस्येची आयाम अद्याप आत्तापर्यंत सेट केलेला नाही ही द्विमितीय समस्येसारखी दिसते आहे परंतु मला म्हणायचे आहे की ही एक त्रिमितीय समस्या असू शकते तर माझ्याकडे अँटीना रिसीव्हर्स आणि ट्रान्समीटर चे अनेक थर असू शकतात तर नंतर मला एक त्रिमितीय इन्व्हर्स समस्या सोडवावी लागेल परंतु मी उदाहरणासाठी ज्या प्रकारे हे दाखवले आहे ते द्विमितीय समस्ये सारखे दिसते आहे ते असण्याची गरज नाही आता हे स्तनाच्या कर्करोगासाठी आहे आता तेथे जमिनीतील पुरल्या गेलेल्या खाणी शोधण्यासाठी साहजिकच जमिनीखाली रिसीव्हर्स असू शकत नाहीत मग मी तिथे काय करु आपल्याला अभियंता म्हणून माहित आहे कि की आपण रिसीव्हर्स न ठेवल्यामुळे सर्वत्र माहिती गमावत आहोत मग आपण काय कराल विद्यार्थीः तर एक उत्तर आहे की आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आपल्याला बॅक स्क्याटर्ड फील्डसह जगावे लागेल ते करण्याचा तो एक चांगला मार्ग आहे का बरेच अँटेना बरोबर तर जर माझ्याकडे हे मैदान असेल आणि माझे डिव्हाइस येथे असेल तर असे म्हणूया की माझ्याकडे येथे एक ट्रान्समीटर आहे जे मला ठेवण्यापासून प्रतिबंधित करते तर आपण त्यास ट्रान्समीटर असे म्हणू नये तर आपण याला ट्रान्समीटर म्हणू येथे अधिक रिसीव्हर्स ठेवण्यापासून मला काय प्रतिबंधित करते काहीच नाही हा एक तरंग पाठवतो आणि तो बॅक स्क्याटर्ड फील्ड देखील परत गोळा करतो परंतु मला असे म्हणायचे आहे की उदाहरणार्थ येथे काहीसे कोनात ऑब्जेक्ट असेल तर तर हे फील्ड देखील या मुद्द्यांकडे परत जाईल अधिक माहिती नेहमीच चांगली असते तर जर मी जमिनीतील पुरल्या गेलेल्या खाणी शोधत असेल तर मी हे करेन तर हि अर्धी जागा आहे मला फक्त अर्ध्या जागेवर प्रवेश आहे म्हणून मी शक्य तितके जास्त ट्रान्समीटर आणि रिसीव्हर लावायला हवीत दिलेल्या आकार वजन आणि या सर्व गोष्टी आपल्याकडे अशी लक्झरी नसलेलेही उदाहरण आहे का हे एक अतिशय महत्वाचे आणि सुप्रसिद्ध उदाहरण आहे येथे जसे एक उदाहरण म्हणून आपण उदाहरणार्थ १ स्तनाचा कर्करोग शोधण्यापासून प्रारंभ केला मी ऑब्जेक्ट ला खूप चांगले घेरु शकतो मग आपण उदाहरण २ वर आलो जिथे मी ऑब्जेक्टला घेराव घालू शकलो नाही परंतु तरीही माझ्या कडे जास्त रिसीव्हरअसू शकतील विद्यार्थीः विमान विमान बरोबर विमान पेक्षा थोडेसे सामान्य आहे विद्यार्थीः आरसीएस आरसीएस नाही हो आरसीएस परंतु उपयोजन नुसार विद्यार्थी सैन्य सैन्य आणि सामान्य जागा आधारित रिमोट सेन्सिंग म्हणजे पृथ्वीला सेन्स करण्यासाठी प्रत्येक देश आपले दूरस्थ सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करते तर तेथे आपणास माहित आहे की आपल्याकडे अशी पृथ्वी आहे आणि आपल्याकडे एक वळण आहे ज्याच्या वेळी आपला उपग्रह येथे आहे तो रडार तरंग पाठवित आहे म्हणून मी एका निष्क्रिय उपग्रहाविषयी बोलत नाही जे फक्त छायाचित्रे घेते मी रडार उपग्रहाबद्दल बोलत आहे तर त्याच्याकडे रडार आहे तो पल्स पाठवतो येथे हा नक्कीच एक पल्स पाठवतो जमिनीवर काय आहे त्यावरून तरंगांचे सर्वबाजूनी परावर्तन होईल परंतु तो अंतराळातील एक रडार आहे तर जागा आणि वेळ गोळा करण्यासाठी एकाच वेळी रडार उपग्रहांचा थवा मिळण्याची ही लक्झरी माझ्याकडे नाही तर येथे माझ्याकडे फक्त बॅक स्क्याटर्ड केलेली माहिती वापरण्याची संधी आहे तर ही एका अर्थाने समस्या ३ ही सर्वात आव्हानात्मक समस्या आहे कारण माझ्याकडे फारच कमी माहिती आहे परंतु मला संपूर्ण पृथ्वीचा नकाशा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मूलभूत तत्त्व हे आहे की आपण जितके स्वत ला मर्यादित करता तितके समस्या निर्माण करता म्हणून काहीतरी डिझाइन करण्यापूर्वी दिलेल्या परिस्थितीत मला किती अधिक माहिती मिळू शकेल याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा उदाहरणार्थ भिंतीवरील भेगा जर तो कॉलम असेल तर मला आजूबाजूची लक्झरी आहे परंतु जर माझ्याकडे मोठी भिंत असेल तर ती समस्या २ सारखी आहे मग मी आजूबाजूला जाऊ शकत नाही तर मग त्याच प्लेन मध्ये माझ्याकडे ट्रान्समीटर आणि रिसीव्हर चा आरे असेल अभियंता म्हणून तुम्ही हे कसे करू इच्छिता ते आपल्यावर अवलंबून आहे हे इथे लिहू हे रिमोट सेन्सिंग आहे आणि हे रिमोट सेन्सिंग अंतराळातून असू शकते हे हवाई रडारद्वारे देखील असू शकते जे सैन्य उपयोजन च्या बाबतीत सामान्य आहे आपण विमानावर रडार बसवा